इंजीनियरिंग ड्रॉईंग आणि कम्प्युटर ग्राफिक्स या आमच्या NPTEL ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यास क्रमामध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करतो गेल्या काही वर्गांमध्ये आम्ही सॉलीडवर्क्समधील काही संकल्पना शिकल्या आजपासून सॉलिड वर्क्स मधील प्रगत म्हणजेच ऍडव्हान्स संकल्पना आपण शिकू पहिली गोष्ट म्हणजे रेफरन्स प्लेन बनवणे उदाहरणार्थ आम्हाला फ्रंट प्लॅन टॉप प्लॅन आणि राईट प्लॅन कसे वापरायचे ते माहित आहे आपल्याकडे अशा प्रकारचे पृष्ठभाग असल्यास आम्ही ड्रॉइंग स्केच करू शकतो मग एक्सट्रूड ऑप्शन एक्सट्रूड कट एक्सट्रूड बॉस कदाचित अशा प्रकारच्या ऑब्जेक्ट्स आपण बांधू शकतो तथापि ऑब्जेक्टला भिन्न प्रकारचे पृष्ठभाग म्हणजेच सरफेस असल्यास इनक्लाइंट सरफेस कर्वी लिनियर सरफेस जे बिट ऑफसेट असतात अशा प्रकारच्या सरफेस म्हणजे पृष्ठभाग कसे तयार करावे या सर्व गोष्टी रेफरन्स प्लेन मध्ये आपण शिकणार आहोत तर आता आपण सॉलीड वर्क्स सुरु करु आता फ्रंट प्लेन मध्ये एक ऑब्जेक्ट बनवू मी इनक्लाइंट सर्फेस चा वापर करून एक अँगुलर ब्रॅकेट बनविण्याचा प्रयत्न करतो तर त्या हेतूसाठी मी काय करणार आहे एक लाईन वापरा कदाचित एका बिंदूसह म्हणजेच पॉईंट वर प्रारंभ करा तेथे जा विशेषत मेकॅनिकल ऑब्जेक्टला समर्थन देण्यासाठी आम्ही या प्रकारच्या एल अँगुलर ब्रॅकेट वापरतो आता त्या लांबीपैकी एकासाठी 100 युनिट्ससारखे काहीतरी राखण्यासाठी मी स्मार्ट डायमेन्शन्स चा वापर करेल त्याचप्रमाणे हे देखील 100 युनिट्स चेच आहेत आता या बाजूला फ्लॅंज थिकनेस वर क्लिक करून कंट्रोल बटन दाबा आणि दुसऱ्या साईडला फ्लॅंज थिकनेस वर क्लिक करा तर ते पहिले एक सिलेक्ट करून कंट्रोल होल्ड दाबून आणि दुसरे निवडा नंतर समान पर्याय म्हणजे इक्वल ऑप्शन बनवा असे केल्याने जेव्हा आपण एका साईडच्या थिकनेसचे डायमेन्शन्स चेंज करतो तेव्हा दुसऱ्या साईडला थिकनेस चेंज होते आणि त्यासाठी आपण हे इक्वल सिम्बॉल युज करणार आहोत तर आता स्मार्ट डायमेन्शन्स वर जा आणि ही थिकनेस 10 युनिट्स म्हणून राखून ठेवा तर दुसरी बाजू देखील योग्यरित्या चेंज होईल आता या संपूर्ण गोष्टींना आम्ही तीन डायमेन्शन्स मध्ये एक्सट्रूड करू इच्छितो तर कारण त्याची लांबी 100 युनिट आहे तर मला एल अँगुलर ब्रॅकेट बनविण्यासाठी समान 100 युनिट्स वापरावे लागेल आता आपल्याला अशा प्रकारच्या धारदार कडा म्हणजेच शार्प एजेस नको आहेत त्या उद्देशाने आपण काय करणार आहोत आपण आर्कसारखे काहीतरी वापरतो आणि ते भाग काढून टाकू दुसरा मार्ग म्हणजे हा छोटा कोपरा अर्थात कॉर्नर कमी करण्यासाठी फिलेट ऑप्शन वापरणे तर आता दोन्ही सिलेक्ट करून फिलेट क् ऑप्शन वापरा येथे आम्ही त्या फिलेटला 50 साईज पर्यंत वाढवू शकतो पण ते खूप जास्त होईल म्हणून आपण 10 मिमी पर्यंत एडिट करूया आता सामान्यपणे आपण रेडीयससह सर्कल काढूया यात स्मार्ट डायमेन्शन्स १२ युनिट वापरू या आणि या केंद्राचा हा मध्यबिंदू चला या सेंटर पॉइंट ला उचलून या लाईन कडे आणून 12 युनिट्स स्मार्ट डायमेन्शन्स वापरुया त्याचप्रमाणे दोन्ही पॉइंटला जोडण्यासाठी 12 युनिट्स बनवूया अशाप्रकारे हा सेंटर पॉइंट बनेल आता समांतर हा एक आरसा म्हणजेच मिरर सिलेक्ट करा या ओळीवर मिरर लागू करा तर अशाप्रकारे दोन सर्कल्स बनतील आता हे कट केलेले भाग काढून टाकण्यासाठी आम्ही एक्सट्रूट पर्याय वापरू तर त्या उद्देशाने हे ड्रॉईंग निवडा आणि फीचर्स मध्ये जाऊन एक्सट्रूड कट निवडून ओके क्लिक करा तर आपल्याकडे हे छिद्र म्हणजेच हॉल तयार होतील ज्याद्वारे आपण हे बोल्ट आणि नट्स ठेवू शकतो त्याचप्रमाणे त्या पृष्ठभागाच्या वरच्या बाजूस म्हणजेच सरफेस च्या टॉपला मध्यभागी आणखी एक सरकल बनवूया तर आता या मध्यभागी असलेली रेषा आहे आणि आम्हाला हे मध्य रेषा 0 पर्यंतचे अंतर बनवायचे आहे तर अशाप्रकारे आपण ते सेंटरला ठेवू आता हे निवडा फीचर्स कडे जा आता शाफ्ट पासिंग सारखे काहीतरी निवडून बॉटम साईडला घेऊ इच्छितो तर आपण यास 20 युनिट बनवू आणि ओके बटन क्लिक करा आता या पृष्ठभागावर आपल्याकडे इन क्लाइंट सरफेस आहे ज्यावर तेथे अतिरिक्त वस्तू असेल तर डिफरेंस प्लेन तयार करण्यासाठी प्रथम आपण तिथे क्लिक करू हा ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यासारखाच समान इंक्लीनेशन अँगल आम्हाला तयार करायचा आहे तर त्या हेतूसाठी दुसरा रेफरन्स निवडा आणि हा अँगल 315 डिग्रीमध्ये बदला आता आपण हे केले आहे कारण त्या इन क्लाइंट प्लेनमध्ये आपल्याला एखादी वस्तू अर्थात एखादं ऑब्जेक्ट तयार करायचा आहे जर मी कोणतेही फ्रंट प्लॅन टॉप प्लॅन आणि राईट प्लॅन निवडले तर इन क लाईन वर मी कोणतेही सकॅच बनवू शकत नाही या हेतूसाठी आम्हाला या प्लॅन सारखेच आणखी एक प्लॅन बनवावे लागेल जे या मार्गावरुन जात आहे ते वरच्या किंवा खालच्या कोणत्याही दिशेला असू शकते 315 डिग्री ऐवजी जर मी ते30 डिग्री बनवत असेल तर ते खाली जाईल म्हणून कोणत्याही अनियंत्रित कोनात म्हणजेच आरबीट्ररी अँगलमध्ये मी हा प्लॅन तयार करू शकतो तर प्रथम आपण 315डिग्री ठेवू ओके बटन क्लिक करा एकदा ते प्लॅन सामान्य झाल्यावर तुम्ही काहीही तयार करू शकता उदाहरणार्थ मी येथे त्यास 24 व्यासाचे एकक एक सर्कल तयार करू इच्छितो आणि तिथून मला या मार्गावर आणखी एक लाईन काढायची आहे जी या मार्गाने भेदून जाईल आणि आधीच्या लाईनला टेनजंट असेल आता मी समोर जाऊन या ऑब्जेक्टला ट्रिम करून ओके क्लिक करेल नंतर ऑब्जेक्ट बाहेर काढण्यासाठी ही ओळ ही ओळ आणि हा बिंदू निवडून एक्सट्रूट बॉस बेस बाहेर काढेल आता जर तुम्ही पाहत असाल तर त्या सामान्य सरफेसवर मी प्लॅन तयार करू शकतो आता आपण हे संपूर्ण तयार केलेले ऑब्जेक्ट त्या सरफेस च्या दुसऱ्या साईडला स्पर्श करू इच्छितो तर मला या पृष्ठभागावर संपूर्णपणे स्पर्श करणारा या वस्तूचा बाह्यरुप काढायचा आहे मला यासाठी काय परत करावे लागेल तर विरुद्ध दिशेला जाऊन सरफेस ला क्लिक करून कंट्रोल बटन दाबून या सरफेसला क्लिक करावे लागेल पुन्हा या ऑब्जेक्टमध्ये प्रवेश करण्यासाठी मला हा संपूर्ण आर् क हवा आहे जो सरफेस पर्यंत जाईल त्यासाठी मी एक प्रोजेक्शन देऊ इच्छितो जर ती विशिष्ट बाह्य वस्तू असेल तर ती त्याच्या बाहेर किंवा आतल्या दिशेने जाईल उदाहरणार्थ हे बघा यातील पहिले दुसरे तिसरे चौथे या गोष्टी मी काढून टाकू इच्छितो मी हे विशिष्ट बटन वापरल्यास ते निघून जातील मी जर विरुद्ध दिशेला गेलो तर त्यातल्या साईडला मिळेल आणि आम्हाला अशा प्रकारच्या अर्ध भेदक प्रकारच्या सरफेस नको असेल तर त्या सरफेस च्या खालच्या पातळीपर्यंत मी बाहेर काढणे त्या उद्देशाने आपण कोठेही न जाता सरफेस च्या वरच्या साईडला जाऊन जोपर्यंत आपल्याला ते हवा आहे तेथे जाऊन ओके क्लिक करा तर जर आपण पहात असाल तर संपूर्ण ऑब्जेक्ट क्या सरफेस पर्यंत उलगडली गेली आहे जे काही प्रोजेक्शन आहे ते आमच्याकडे असेल आता आपल्याला यावर अजून एक बोल्ट निश्चित करायचा आहे साठी नॉर्मल मध्ये एक एक स्केच काढा कदाचित आपल्यास एखादे गोलाकार छिद्र हवे असेल आणि जे या मध्य रेषेतून जाते तर आता या भागात झूम करा स्मार्ट डायमेन्शन वापरा प्रथम एक कंट्रोल बटण निवडा सेंटर लाईन वर जाऊन ओके क्लिक करा नंतर त्यास 0 डिग्री बनवा आता आपल्याला यामध्ये एक छिद्र बनवायचे आहे तर त्या वर क्लिक करा हे फीचर्स कडे जा तेथे एक्सट्रूड कट आहे आता याकडे लक्ष द्या जर आम्हाला संपूर्ण कट हवा असेल तर आम्ही तो कदाचित 50 MM मिमी पर्यंत बनवू शकतो तर त्या छिद्रातून सरळ बाहेर जाताना दिसेल आता ओके बटन क्लिक करा तर तेथे एक छिद्र आहे जे त्या संपूर्ण ऑब्जेक्टमधून जात आहे आता केवळ या पृष्ठभागावर या भागावर स्लॉटसारखे काहीतरी आपल्याला हवे आहे आयताकृती स्लॉट सारखा असलेला काहीतरी एक छोटासा भाग मला पाहिजे आहे त्या उद्देशाने मी काय करणार आहे पूर्ण आयत काढा आता हा भाग निवडला आहे आम्हाला बाह्य कट काढायचा आहे परंतु त्याची जाडी 50 पर्यंत नसेल परंतु मला हवे असलेले १० मि कट कदाचित 5 मिमीपेक्षा कमी असू शकते आपण पहात असल्यास स्लॉटसारखे काहीतरी आपल्याला दिसत आहे आता हे रेफरन्स प्लेन तिथे असले तरी मी पाहू इच्छित नाही मी ते लपवू इच्छितो तर त्या उद्देशाने मला ते क्लिक करावे लागेल तिथे स्पेक्ट्रे कलसारखे काहीतरी आहे त्यावर क्लिक करा यामुळे रेफरन्स प्लेन लपवले जाईल आता या पृष्ठभागावर म्हणजेच सरफेसवर मला आणखी एक षटकोन अर्थात हॅक्सगान सारखे काही बनवायचे आहे जे त्यातून जाईल त्या हेतूसाठी जर मला रेफरन्स प्लेन काढायचे असेल तर मला काय करावे लागेल प्रथम हे प्लेन निवडा रेफरन्स जॉमेट्री कडे जा नंतर या ओळीच्या संदर्भात ही पृष्ठभाग निवडा एक रेफरन्स प्लॅन तयार करा दुसर्या रेफरन्स क्लिकसाठी त्यावर क्लिक करा आता अँगल बदला 315 डिग्री ऐवजी मला 300 डिग्री हवे आहेत चला हे पाहू उदाहरणार्थ आपल्याला लॅपटॉप बनवायचा आहे लॅपटॉपसे डिझाईन तयार करण्यासाठी या प्रकारची रेफरन्स प्लॅन नेहमीच उपयुक्त ठरतात ओके क्लिक करा म्हणून एकदा रेफरन्स प्लॅन तयार झाल्यावर सामान्य म्हणजे मला स्केच षटकोन काहीही तयार करता येते आता मी स्मार्ट डायमेन्शन्स वापरू इच्छितो या दोन्ही पॉईंट्स मध्ये २० युनिट चे अंतर असावे आता हे सर्कल रिमूव्ह करा आता त्याचे डायमेन्शन्स तिथे आहेत यावर क्लिक करा फीचर्स कडे जा बॉस बेस बाहेर काढा आम्हाला कोणत्या स्तरापर्यंत जायचे आहे पृष्ठभागाच्या पातळीपर्यंत तर ते पृष्ठभागाकडे दुर्लक्ष करीत नाही आणि पृष्ठभागावर पोहोचल्यावर क्लिक करा हा भाग आपण झूम करू तर वेगवेगळ्या पृष्ठभागावर जर मला ऑब्जेक्ट्स बनवायचे असतील तर अशा प्रकारे आपण हे ऑब्जेक्ट बनवितो तर प्रथम संकल्पना हे रेफरन्स प्लॅन तयार करण्याविषयी आहेत आता समान रेफरन्स प्लॅन संकल्पना वापरुन आम्ही ट्यूब पाईप्स या आणि इतर प्रकारच्या यांत्रिकी वस्तू सुद्धा बनवू शकतो तर तेही पाहू तर पुन्हा एक नवीन भाग जाणून घेऊया ठीक आहे आता फ्रंट प्लॅनवर जाऊया 0 ने सुरू होणारी एक लाईन बनवू ज्याची आपल्याला शाखा बांधायची आहे तर आता स्केच फिलेट वापरा आणि दोन्हीवर हे अप्लाय करा आणि आम्हाला 5 मिमी नको परंतु 10 मिमी पाहिजे परंतु आम्हाला आवडत असलेल्या 8 मिमीसारखे काहीतरीहवे आहे तर ओके क्लिक करा तर इथे आपल्याकडे कर्व आहे आता जर मला या बिंदूवर किंवा या बिंदूपैकी एका बिंदूवर सर्कल काढायचे आहे तर मी या संपूर्ण ऑब्जेक्टला फिरवितो आणि अशा प्रकारे मी एक शाखा संयुक्त असलेल्या पाइपलाइन बांधण्याच्या स्थितीत आहे तर आम्हाला ते फ्रंट प्लॅन घ्यावे लागेल नंतर एका विशिष्ट रेडीएस चे कदाचित 3 युनिट्स चे सर्कल बनवायचे आहेत नंतर ओके क्लिक करा आता सर्कल सिलेक्ट केलेले आहे आता त्या फीचर्स ऑप्शन कडे जा स्केच मोडच्या बाहेर या ऑब्जेक्टवर क्लिक करा स्वॅप बॉस बेस नावाचे एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा तर हा ऑब्जेक्ट आहे आणि तो ऑब्जेक्ट आपण एका विशिष्ट अक्ष किंवा रेषेच्या भोवती फिरविणार आहोत तर त्या हेतूसाठी आपण येथे पहात असाल तर निळा रंगाचा स्केच 2 आहे जो आपण वर्तुळ म्हणून म्हणजेच सर्कल म्हणून हायलाइट केला आहे आता या मॅजेन्टावर क्लिक करा आणि नंतर लाईन वर क्लिक करून ओके क्लिक करा तर आम्ही ते पाईप नेटवर्क तयार करण्याच्या स्थितीत असू येथे ही एक घन वस्तू म्हणजेच सॉलिड ऑब्जेक्ट आहे जी वाकल्यासारखे असते आता जर तुम्हाला अगदी पातळ भागासारखे काहीतरी तयार करायचे असेल तर ते कसे करायचे ते रद्द झाले तर हे पूर्ववत करूया ठीक आहे तर प्रथम हा सर्क्युलर पोर्शन निवडा नंतर या लाईन वर जाऊन क्लिक करा नंतर तिथे र्थीन फीचर पर्याय आहे हे 1 मिमी ला बदलून 0 05 मिमी करा आणि नंतर ओके क्लिक करा आता तुम्हाला फारच पातळ ट्यूब भाग मिळेल तर एक मार्ग म्हणजे सॉलिड बनवणे दुसरा भाग हा पातळ भाग वापरुन आपण धातूची शीट ट्यूब बांधण्याच्या स्थिती जाणून घेतली पुढील वर्गांमध्ये आम्ही सर्व गोष्टी जमा करून आणि या सॉलिड वर्क वापरून ऑटोमेशन कसे बनवायचे याबद्दल शिकू खूप खूप धन्यवाद